सुप्रभात आम्ही P M डिझाइनचा दृष्टीकोन पाहू P M च्या परस्परसंवादाचे वक्र कसे बनवता येतील याकडे आम्ही पहात आहोत आणि मग आम्ही एनबीसीच्या संदर्भात P M च्या डिझाईनला कसे संबोधित केले जाते या संदर्भात प्रबलित चिनाई डिझाइनच्या दृष्टीकोनातून बोलत आहोत प्राइमरी परस्परसंवाद वक्र स्वरूपात डिझाईन वक्र विकसित केल्या गेलेल्या नाहीत आणि प्रबलित चिनाईच्या भिंतींच्या वेगवेगळ्या संयोजनांसाठी सहज उपलब्ध आहेत अडचण ही आहे जेव्हा आपण P आणि M च्या विशिष्ट संयोजनासाठी आवश्यक असलेल्या स्टीलवर पोचण्यास सक्षम होण्यासाठी डिझाइन करता आणि P M च्या सुसंवाद आकृत्या काढण्यासाठी भिंतीवरील प्रत्येक कॉन्फिगरेशनसाठी एक दृष्टिकोन असेल जो आपल्यासाठी उपलब्ध नाही किंवा आपण असे करू इच्छित असल्यास आपले स्वागत आहे परंतु आपण इमारतीत अनेक भिंतींवर काम करत आहात म्हणूनच रेइन्फॉर्समेंट कंक्रीट डिझाइनच्या विपरीत जेथे P M वक्र डिझाइन वक्र आपल्याला डिझाईन एड्समध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत त्यापेक्षा हा दृष्टीकोन सर्वात सोयीचा दृष्टिकोन असू शकत नाही आपल्याकडे आतापर्यंत प्रबलित चिनाईच्या डिझाइनमध्ये लक्झरी नाहीतसेच हे देखील आहे की वॉल कॉन्फिगरेशनमध्ये भिन्न संयोजन असू शकतात आणि म्हणूनच डिझाइन वक्रांवर पोहोचणे प्रबलित कंक्रीट फ्रेम क्रॉस सेक्शना इतके सरळ नाही तर आम्ही पुनरावृत्ती करण्याच्या पद्धतीबद्दल बोलत होतोआम्ही मागील व्याख्यानात एका पुनरावृत्ती करण्याच्या पद्धतीबद्दल बोललो होतो आणि आज आपण दुसर्या पुनरावृत्ती पद्धतीकडे पाहतो आणि पुढची असाईनमेंट जी P M डिझाइनशी संबंधित आहे त्यानंतर आपण कसे पोहोचाल याबद्दलचे स्पष्टीकरण देईल परस्परसंवादाच्या कोणत्या भागात डिझाइन आहे आणि त्यासाठी स्टीलचे प्रमाण किती आहे हे आपण कसे तपासू शकता आम्ही प्रथम पुनरावृत्ती करण्याच्या पद्धतीकडे पाहिले जिथे आपण प्रारंभ करीत असलेल्या क्रॉस सेक्शनमध्ये तणाव नियंत्रित करते किंवा कम्प्रेशन नियंत्रित होते की नाही याची गृहितक समजली जाते आणि मग ते स्वीकार्य गृहित धरले आहे की नाही हे तपासण्यासाठी एक सेट तयार करा आणि डिझाइन पूर्ण करा दुसरे तंत्र तसेच आहे परंतु आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राशी संबंधित आहेपरस्परसंवादाचे वक्र आपण कोणत्या क्षेत्रात आहात हे जाणून घेण्यासाठी आपण तपासणी करता आणि प्रत्येक क्षेत्रासाठी आपल्याकडे जास्तीत जास्त मोमेंट असा आहे की हा सेक्शन ते घेण्यास सक्षम असावा आणि जर डिझाइनचा मोमेंट आपण सुरू केलेल्या स्टीलच्या प्रमाणात घेऊ शकेल त्या मोमेंटपेक्षा कमी असेल आणि आपण त्या क्षेत्रात असाल तर ते डिझाइन प्रक्रिया पूर्ण करते तर दुसरी पद्धत पहिल्या पद्धतीपेक्षा थोडी वेगळी आहे परंतु P M परस्परसंवादाच्या वक्रेशी संबंधित आपण कोणत्या क्षेत्रात मोडता हे ओळखण्याची समान आवश्यकता त्याद्वारे येते तर मुळात आम्ही P M संवाद वक्र विकासाचे स्वतः परीक्षण करीत असताना तुम्हाला हे माहित आहे की P आणि M भिंतीवर असलेल्या अक्षीय शक्ती आणि बाह्य मोमेंट भिंतीला तीन वेगवेगळ्या परिस्थितीत पोहोचू शकतात पहिली अट ही आहे की भिंत अन क्रॅक आहेभिंत थोडी वाकलेली आहे परंतु प्रामुख्याने संपूर्ण भिंत कॉम्प्रेशन मध्ये आहेसर्व बार जर आपण बार प्रदान करत असाल तर ते कम्प्रेशनमध्ये आहेत आणि संपूर्ण भिंत कॉम्प्रेशनमध्ये आहे दुसरे प्रकरण म्हणजे विक्षिप्तपणा अशी आहे की ज्यामुळे आता चिनाईचा सेक्शन क्रॅक झाला आहे परंतु भिंतीचा क्रॅक केलेला झोन असा आहे की क्रॅक केलेल्या झोनची लांबी किंवा कॉम्प्रेस केलेल्या झोनची लांबी इतकी आहे की आपण प्रदान करीत असलेली सर्व स्टील अजूनही कम्प्रेशनमध्ये आहे तर क्रॉस सेक्शन क्रॅक परंतु स्टील अजूनही कम्प्रेशनमध्ये आहे आणि जसे आपणप्रगतीकरत आहात स्टील रेइन्फॉर्समेंट तणावात जाते आणि म्हणूनच तिसरा झोन आहे जिथे भिंत क्रॅक झाली आहे आणि स्टील देखील तणावात आहे तर हे 3 क्षेत्रे आहेत जे आपण प्राधान्य तपासण्यास सक्षम असावे आम्ही आधी चर्चा केल्याप्रमाणे पहिले दोन क्षेत्र सोपे आहेत कारण आपण पहिल्या दोन क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त मोमेंट चा अंदाज लावण्यासाठी क्लोज फॉर्म सोल्यूशनवर पोहोचू शकता जिथे मुळातदगडी बांधकाम कॉम्प्रेशन मध्ये नियंत्रित होते तिसरा क्षेत्र असा आहे की जिथे तणाव नियंत्रित होत आहे आणि जेथे ताणतणाव नियंत्रित करते आणि आपण पुनरावृत्ती प्रक्रिया वापरण्याची आवश्यकता आहे तर तिसरा क्षेत्र म्हणजे जिथे पुनरावृत्ती प्रक्रिया महत्वाची होते किंवा आवश्यक आहे ठीक आहे तर आपण ज्या 3 क्षेत्रांबद्दल बोलत आहोतमूलभूतपणे आपण आता P M च्या संवाद आकृत्याशी परिचित आहात क्षेत्र 1 2 आणि 3 प्रथम क्षेत्र बिंदू पर्यंत आहे जिथे भिंत क्रॅक होते तर आम्ही मुळात जे करतो ते म्हणजे आम्ही नॉन डायमेंशनल पॅरामीटरवापरतोआणि तुम्हालामाहिती असल्याप्रमाणे MPdनॉन डायमेन्शनल पॅरामीटरपरिभाषितकरूMP विक्षिप्तपणासाठी आमची व्याख्या आहे तर आम्ही खरोखर ed कडे पहात आहोत म्हणून ते एक अ मितीय पॅरामीटर बनले आहे तर स्टील रेइन्फॉर्समेंटच्या सेंट्रोइडपासून कॉम्प्रेशन एज फायबरपर्यंतच्या अंतरावर विभाजित केलेली विक्षिप्तपणा शिवाय काही नाही म्हणूनच जर आपण आकृतीमध्ये d ची व्याख्या केली आहे हे स्टील रेइन्फॉर्समेंटचे सेंट्रोइड आहे जेथे T कम्प्रेशन एज फायबर d वर कार्य करीत आहे तर ती मुळातच प्रभावी खोली आहे तर MP गुणोत्तर जे विक्षिप्तपणा ed आहे ते आपण वापरत असलेले एक अ मितीय पॅरामीटर आहे आणि क्रॉस सेक्शनच्या रेखीय लवचिक वर्तनासाठी या विक्षिप्तपणा वर आधारित आपल्याला माहिती आहे म्हणून आपण कोणत्या परस्परसंवादाचा भाग आहोत हे निर्धारित करणे आम्हाला शक्य आहे तर विक्षिप्तपणाची मर्यादा एल6 केल्याने आपण अन क्रॅक भागामध्ये आहात आणि एकदा क्रॅक झाल्यानंतर स्टील रेइन्फॉर्समेंट आता तणावात जात आहे की ते कम्प्रेशनमध्ये आहे की नाही हे शोधणे आवश्यक आहे म्हणूनच या दोन ओळींच्या आधारावर भिंतीच्या भूमितीच्या संदर्भात आपण या दोन सरळ रेषा नॉन डायमेन्शनल घटक MPd च्या रूपात व्यक्त केल्या आहेतआणि lw भिंतीची लांबीआहे आणि टेंशन रेइन्फॉर्समेंट च्या सेंट्रॉइडपासून एज कॉम्प्रेशन फायबरपर्यंतचे अंतर आहे आणि हे पॅरामीटर α ते अतिरिक्तपणे आणले गेले आहेहे α पॅरामीटर वास्तविकपणे भिंतीच्या सेंट्रोइडच्या संदर्भात तणावग्रस्त परिणामाची विक्षिप्तपणा आहे म्हणून आम्ही हे पॅरामीटर्स नंतर आपण क्रॅक केलेल्या क्षेत्रात किंवा क्रॅक नसलेल्या क्षेत्रात स्थापित करण्यासाठी वापरत आहोत तर या सरळ रेषा मूळपासून जातात आणि आपण कोणत्या क्षेत्रात पडता हे परिभाषित करतात जसे की मी क्षेत्र 1 आणि क्षेत्र 2 मध्ये भिंतीच्या क्रॉस सेक्शनात तणावांचे रेखीय लवचिक वितरण दिले म्हणून आपण जास्तीत जास्त मोमेंट स्थापित करू शकता आणि भिंतीवर कार्य करत असलेल्या बाह्य मोमेंटच्या विरूद्ध पहा आणि आपण एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आहात का ते पहा आणि आपण दिलेली स्टील रेइन्फॉर्समेंट किंवा स्टील रेइन्फॉर्समेंट शिवाय कितीही प्रमाण कमी असेल तर ते क्लोजड फॉर्मच्या मार्गाने भिंतीवरील P M ची मागणी भिंतीवरील 1 आणि 2 क्षेत्रासाठी पूर्ण करेल आणि नंतर आपण क्षेत्र3 वरजाजिथे पुनरावृत्ती आवश्यक आहे कारण क्षेत्रातील तणाव नियंत्रित क्षेत्रात किंवा कम्प्रेशन नियंत्रित क्षेत्रात असू द्या परंतु डिझाईननुसार क्षेत्र 3 मध्ये आपल्याकडे तणाव नियंत्रित डिझाइन असणे आवश्यक आहे आपणास हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की या क्षेत्रात स्टीलमधील परवानगीयोग्य तन्यता तणाव डिझाइनवर आधारित आहे म्हणूनच आपण तणाव नियंत्रित क्षेत्रात जाणे आवश्यक आहे परंतु तणावग्रस्त स्थितीमुळे आपण कम्प्रेशन नियंत्रित क्षेत्रात येऊ शकता आणि म्हणूनच आपण ते तणाव नियंत्रित क्षेत्रात आणले जाणे आवश्यक आहे तर ही पुनरावृत्ती आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्याला हे माहित नाही की क्षेत्र 3 मध्ये कुठे आहे तर मूलत आपली पहिली तपासणी या अ मितीय पॅरामीटर MPd चा अंदाज करणेआणि भिंत कोणत्या क्षेत्रात पडेल हे तपासणे आहे तर जर येथे MPd या प्रमाणात कमी असेलसंपूर्ण वॉल क्रॉस सेक्शन अन क्रॅक आहे आणि आपण क्षेत्र 1 मध्ये आहात आणि आपल्याकडे असलेल्या भिंतीसाठी स्टीलचे क्षेत्र मिळवण्यासाठीआम्हीसमतोल अंदाजाचा कमाल मोमेंटवापरू जर आपण नंतर भिंतीवरील बलाच्या आणि परिणामीच्या स्थितीसाठी 23 α चा अंदाज लावला तर आणि जर MPd हे 23 - α पेक्षा कमी असेल तर स्टील देखील कॉम्प्रेशनमध्ये आहेभिंतक्रॅक आहे परंतु स्टील कॉम्प्रेशनमध्ये आहे परंतु आपले MPd मूल्य हे 23 - α पेक्षा जास्तअसल्यास तर हीअशी स्थिती आहे जिथे आता स्टील खरोखर तणावात आहे तर आपण क्षेत्र 2 किंवा क्षेत्र 3 मध्ये आहात की नाही हे आपल्याला माहिती आहे क्षेत्र 2 पुन्हा कॉम्प्रेशन नियंत्रित आहे आणि आपणत्या क्षेत्रातक्लोजड फॉर्म अभिव्यक्ती स्थापित करू शकता क्षेत्र 3आपण क्षेत्र 3 वर असल्यास पुनरावृत्ती प्रक्रियाआवश्यक आहे तर आपण क्षेत्र 3 या संपूर्ण प्रक्रियेवर जाऊ आणि आपणपुढील असाइनमेंटमध्येP M च्या डिझाइनची तपासणी स्थापित करण्यासाठी 2 पुनरावृत्ती प्रक्रिया कशा कार्य करतात याची तुलनाकराल तर भिंतीवरील ताणांच्या वितरणाद्वारे क्लोजड फॉर्मचे अभिव्यक्ती काढता येते क्षेत्र 3 हा पुनरावृत्तीचा विषय असल्याने तुम्हाला प्रत्यक्षात काही गृहित धरुन सुरुवात करावी लागेल आणि आपण कोणत्या वितरणापासून सुरुवात करावी लागेल स्टीलचे कोणते कॉन्फिगरेशन ठेवायचे आहे आणि स्टीलची टक्केवारी किती आहे आणि मग आम्ही असे गृहीत धरतो की ताणतणाव नियंत्रित करते आणि तपासतो की परिस्थिती अशी आहे की ती तणाव नियंत्रित करतेजर आपण कॉम्प्रेशन नियंत्रित केले तर आपण परत या आणि पुनरावृत्तीची आणखी एक फेरी बनवून आपण अद्याप क्षेत्र 3 मध्ये आहात आणि तणाव हे स्वतःच डिझाइन नियंत्रित करते तर एकंदरीत दृष्टिकोन आहे चरण 1 मध्ये आपणपहात आहात त्याPआणि Mच्या आधारे आपण प्रत्यक्षात अंदाज लावाल हे प्रमाण αकायआहे याचीगणना कराहीआम्ही ओळखत आहोतही एक नवीनमात्रा आहे आम्ही याआधी यावर काम करीत नव्हतोहे प्रमाणα हे अंतर आहे जिथून अक्षीय भार टेंशनस्टीलच्यासेंट्रॉइडवर कार्य करीतआहे प्रभावी खोली d ला सामान्य करते जे कॉम्प्रेशन एज फायबरपासूनटेंशन स्टीलच्या सेंट्रोइडपर्यंत असते तर एकदा तुम्ही α चा अंदाज लावला कीM Pd प्रमाण किती आहे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकताआणि तुम्ही कोणत्या क्षेत्रात पडता ते पाहू शकता म्हणून मीराष्ट्रीय इमारत कोडच्यापरिशिष्ट एफ चा संदर्भ देतआहे जिथे आपण ज्या प्रक्रियेबद्दल बोलत आहोतआणि मागील स्लाइडमध्येआपणपाहिलेली3 क्षेत्र आपणास आधीची टेबल मध्ये आपल्यालाहे सारणी 34 मध्ये आढळू शकते म्हणूनच एकदा तुम्हीα चा अंदाज लावला की M Pd चा अंदाज घ्या त्यानंतर आपण कोणत्या क्षेत्रात पडता ते तपासू शकता आणि त्याआधारावरजास्तीत जास्त मोमेंट साठी अभिव्यक्ती वापरली आहे तर क्षेत्रानुसार आपण असे म्हणूशकताकीआपण क्षेत्र 1 मध्ये आहात क्षेत्र 1 पूर्णपणे कम्प्रेशनमध्ये आहे आणि दगडी बांधकामातील लवचिक संकुचना द्वारे आपण नियंत्रित आहात आणि म्हणूनच आपल्याकडे Fb असेल जीआधीपासूनच परिभाषित केलेल्या फ्लेक्स्युलर कम्प्रेशनमुळेदगडी बांधकामात परवानगी देणारा संकुचित तणाव आहे संपूर्ण क्रॉस सेक्शन कम्प्रेशनमध्ये असल्यास कॉम्प्रेशनमधीलते जास्तीत जास्त अनुमत ताण आहे तरयेथे आकृतीच्यासंदर्भात क्रॉस सेक्शनमध्ये कोणताही ताण नाही संपूर्ण विभागकॉम्प्रेशनमध्ये आहे तर आपण मुळातभिंत क्रॉस सेक्शनमध्येजास्तीत जास्त कितीमोमेंट घेऊ शकतायाचा अंदाजबांधता आपल्याकडे ताणांचे त्रिकोणी वितरण आहे आपल्याकडेस्ट्रेन ग्रेडियंट आहे कारण संपूर्ण भिंत कम्प्रेशनमध्ये आहे परंतु आपल्याकडे स्ट्रेन ग्रेडियंट आहे मर्यादित परवानगी असलेल्या कॉम्प्रेसिव्ह तणावावरआधारित लवचिक संपीडन विचारातघेऊन भिंत जास्तीत जास्त किती मोमेंट घेऊ शकते याचा अंदाज लावला जाऊ शकते नक्कीच आपल्याला यापासून लोडच्या विक्षिप्तपणाचा प्रभाव कमी करावा लागेलआणि आपण पहात असलेला हा भाग आहे म्हणूनच जर आपण क्षेत्र 1 मधील Mm ची गणना केली असेल तर भिंतीच्या आधीन केलेल्या बाह्य मोमेंट पेक्षा अशा प्रकारे गणना केली गेली असेल तर आपल्याकडे असे भिंत क्रॉस सेक्शन आहे जो अपेक्षित P M संबोधित करण्यासाठी पुरेसा डिझाइन केलेला आहे तर प्रत्यक्षात येथे कोणतीही रेइन्फॉर्समेंट चित्रात येत नाही येथे स्टीलचीरेइन्फॉर्समेंट प्रभावी मानले जात नाही कारण संपूर्ण भिंत संकुचित आहे आणि हेच फ्लेक्झरल कॉम्प्रेशनला कारणीभूत आहे आणि या क्षेत्रात दगडी बांधकाम खरोखरच व्यवस्थित कार्य करत आहे आपल्याला कदाचित स्टील मजबुतीकरण रेइन्फॉर्समेंट प्रदान करावे लागेल आणि आपण पहात असलेल्या भिंतीच्या प्रकारानुसार त्याला किमान स्टील मजबुतीकरण रेइन्फॉर्समेंट प्रदान करावे लागेल आपली भिंत टाइप बी आणि टाइपसी हीएनबीसी नुसार भिंतीआहेतजी आपण एनबीसी नुसार डिझाइन केली आहे परंतु एनबीसी मध्ये नमूद केल्यानुसार किमान स्टील प्रदान करावे लागेल तर आपल्याला हे डिझाइन करावे लागेल आपण असे म्हणू शकता की आपल्याकडे P आणि M यांचे संयोजन आहे जे क्षेत्र 1 मध्ये भिंत ठेवते यासाठी P प्लसM चीकाळजी घेण्यासाठी भिंतीमध्ये डिझाइन केलेले कोणतेही स्टील आवश्यक नाही तथापि आधीच भिंत प्रकार बी किंवा भिंत प्रकार सी असल्यास काही किमान स्टीलची आवश्यकता आहे तर ते प्रदान केले जाणे आवश्यक आहे परंतु आपण स्टीलचे डिझाइन करीत नाही आणि या भिंतीमध्ये हे ठेवत आहे कारण ते P प्लस M संयोजनाच्या स्तरासाठी आवश्यक नाही जेव्हा आपण दुसऱ्या क्षेत्रात असाल तेव्हा दुसऱ्या क्षेत्रात पुन्हा भिंत क्रॅक होताना दिसेल परंतु आपण अद्याप दगडी बांधकामातील संकुचित तणावाद्वारे नियंत्रित आहात म्हणूनच पुन्हा Fb हे असे आहे जे येथे डिझाइनशी संबंधित आहे तेथे पुन्हा स्टीलची खरोखर आवश्यकता नाही तर स्टीलचे क्षेत्रफळ हे P प्लस M च्या आवश्यकतेतून बाहेर येत नाही ते फक्त एनबीसी नुसार आवश्यक असलेल्या किमान स्टीलपासून येते जे भिंतीमधील भूकंपाची क्षमता सुनिश्चित करण्यासाठी आहे तर या प्रकरणात आपण पुन्हा पाहू शकता की जास्तीत जास्त मोमेंट चा अंदाजभिंतीच्या क्रॅक भागातील त्रिकोणी वितरणाद्वारेयेतो परंतु सर्व बारसह अद्याप प्रदान केल्यास संपूर्ण बार अजूनही कम्प्रेशन मध्ये आहे आणि Fb हे मर्यादित ताण आहे जी दगडी बांधकाम मध्ये परवानगी असलेला लवचिक संकुचित ताण आहे तर क्षेत्र 1 आणि क्षेत्र 2 सोपी आहेत आपणास हे अभिव्यक्ती रेषात्मकलवचिक वितरणाद्वारे येते आणि आपण M विरुद्ध Mm बाह्य मोमेंट तपासू शकता आणि भिंतीस्वतः त्याच्या परिमाणांवर आधारित अक्षीय शक्ती तसेचबेंडिंग मोमेंट चीकृती प्रतिरोध करण्यास सक्षम असावी तसे ही प्रक्रिया आणि आम्ही बोललो की मागील प्रक्रियाबद्दलआहेजे इन प्लेन आणि आऊट प्लेन दोन्ही मध्ये ही रचना वैध आहे ठीक आहे तर ही अशी प्रक्रिया आहे जीइन प्लेन बेंडिंग आणिआऊट प्लेन बेंडिंग ठीकअसल्यास डिझाइन तपासण्या करता किंवा डिझाइन गणनासाठी वापरली जाऊ शकते तर क्षेत्र 3 एक असा आहे जेथे आपणास खात्री नाही की आपणकम्प्रेशनद्वारेनियंत्रित आहातकिंवा तन्य तणाव द्वारे नियंत्रित आहातचीनाई बांधकाम कॉम्प्रेशनद्वारे शासित आहे तर स्टीलच्या तणावातूनशासित आहे आणि म्हणूनच एक पुनरावृत्ती प्रक्रिया आहे ज्याचा अर्थ असा आहे की आपल्यासस्टीलच्या काही क्षेत्रापासूनसुरुवात करावी लागेलआणि नंतर मूळ धारणा तपासावी लागेल आम्हीस्टीलच्या कारभाराच्या तणावाच्या धारणापासून सुरुवातकरूआणि परत येऊ आणिती वैध धारणा आहे कीनाही ते पहाअन्यथा काही बदल करा म्हणून आम्ही ज्या मार्गाने जात आहोत ते आम्हालाखरोखरच माहित नाही की तटस्थ अक्ष खोली काय आहे P प्लस M च्या संयोजनासाठीज्या आपण विचारात घेत आहोत त्या भिंतीचा शोध घेत आहोत तरkdही एक गोष्ट आहे जी आपल्याला अद्याप माहित नाही आणि म्हणूनच आपल्याकडेपुनरावृत्ती करण्याचा दृष्टीकोनअसणे आवश्यक आहे तर आम्ही असे मानून सुरू करतो की कम्प्रेशन सेंटरॉईडएज फायबरपासून a च्या अंतरावरस्थित आहेआणि नंतर आम्ही असे गृहित धरले की त्या संयोजनानेस्टीलची रेइन्फॉर्समेंट जो ताणतणावामध्ये आहेस्टीलमधीलपरवानगीयोग्य तन्य तणाव Fs द्वारे मर्यादित आहे आणि म्हणूनगणना करणे सुरू करा या आवश्यकतेसाठी स्टीलचे क्षेत्रफळ किती असेल याचा अंदाज बांधण्यासाठी तुम्ही पुढे जा आपण आपल्या गणितांच्या अशा स्थितीत पोहोचू शकता जिथे स्टीलचे क्षेत्रनकारात्मक असल्याचेकार्य करूशकते जे मुळात असे सूचित करते की आपणभिंतीवर पहातअसलेल्याP M च्याबाबतीत आपल्याला टेंशन स्टीलची आवश्यकता नाही आपल्याला नंतर पुढे जावे लागेल आणिकोडनुसार आवश्यक असलेले किमान स्टीलप्रदान करावे लागेल परंतुत्या विशिष्ट स्थितीसाठीडिझाइन स्टीलची आवश्यकता नाहीजे स्टीलच्या क्षेत्राचे नकारात्मक मूल्य दर्शवेल तर आपण येथे अंदाज बांधत आहात की भिंतीवरकिती मोमेंट आहे आणि जे क्रॅकमुळे आणि विक्षिप्तपणा मुळे उद्भवलेले आहे ही एक धारणा आहे की आपल्याला करावे लागेल कारणतटस्थ अक्ष प्रत्यक्षातकोठे आहे हे आपल्याला माहिती नाही स्टीलचे क्षेत्रफळ किती आहे याचा पहिला अंदाज काढा आपल्याला स्टीलच्या क्षेत्राचा अंदाज मिळेल आणि त्यानंतर पुढे जाजी एक प्रायोगिकविकसित पुनरावृत्ती प्रक्रिया आहे आणि म्हणूनच तुम्ही अंदाज बांधूशकता की ही व्हॅल्यू a2 तुम्हाला मिळेल आणि जर a2 च्या समतुल्य असेल तर आपली गणना अभिसरण गाठली आहे जर पुढच्या चरणात नसेल तर a2 ला घ्या आणि a2 पर्यंत आणि अभिसरण पर्यंत सुरू ठेवा तर तटस्थ अक्षांच्या स्थानाची आपली गृहितक बरोबर आहे की नाही हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत तर ही एक सोपी पुनरावृत्ती प्रक्रिया आहे काही चरणांमध्ये एकत्रितपणे बदलणे आवश्यक आहे आपण आपल्या गणनेमध्ये गृहित धरत असलेले a2 आणि a मधील फरक कमी ठेवू शकता आणि मग ते पटकन एकत्र होईल आणि नंतर आपल्याला तणाव नियंत्रित निकष बरोबर आहे की नाही हे तपासण्याची आवश्यकता आहे तर जर पुनरावृत्ती होणारी आपली मूल्य बदलते तर तीतटस्थ अक्ष खोलीकाय आहे हे आपल्याला माहितआहे आपली गणना योग्य आहे आणि म्हणून आपण या स्टीलमध्ये परवानगी असलेल्या तन्यतेचा तणाव म्हणून वापरल्या गेलेल्या Fs वरील तणाव रेइन्फॉर्समेंट द्वारे भिंत मर्यादित आहे आणि आपण आपले विश्लेषण पूर्ण करू शकता आणि a चे अंतिम मूल्य अंदाजित केले आहे आणि आपण ते आपल्या गणनांमध्ये वापरू शकता आपण स्क्रीनवर पहात असलेले एक असल्याचे कार्य केले पाहिजे आणिआपण मागील गणितांमध्ये देखील वापरतअसलेला n मॉड्यूलर रेश्यो आहे जर आपण a चेहे मूल्य मोजलेआणिजर परिणामी मूल्याचे मूल्य या मूल्यापेक्षा कमी असेल तरआपल्या मागील गणितांमध्ये आपण वापरलेले मूल्य हेच आपल्याला एक रूपांतरित मूल्य मिळते जर ते रूपांतरित मूल्य या मर्यादित मूल्यापेक्षा कमी असेल तर आपले विश्लेषण पूर्ण झाले की तणाव नियंत्रित गृहित धरणे योग्य आहे आणि आपण स्टीलचे क्षेत्रफळ स्टीलचे आवश्यक क्षेत्र म्हणून गणितांच्या सेटसाठी वापरलेले क्षेत्र वापरू शकता जर आपण अभिसरण प्रक्रियेद्वारे अनुमानित केलेल्या किंमतीचे मूल्य मूल्यपेक्षा जास्त असेल तर a चे मर्यादित मूल्य तर a चे मर्यादित मूल्य हे स्टीलच्या ताणतणावाद्वारे मर्यादित मूल्य असते ज्यात फ्लेक्स्युलर कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकामातील तणावाने विभाजित केले जाते तर जर तसे असेल तर तुम्ही पुढच्या टप्प्यावर जा आणि नंतर येथे अभिव्यक्तीद्वारे दिलेल्या स्टीलचे क्षेत्रफळ a मोजा आणि या प्रकरणात आपल्यास अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा मागील टर्ममधील अंडर रूट नकारात्मक होऊ शकते आता अशा परिस्थितीत हे मुळात सूचित करते की भिंतीची कॉम्प्रेशन क्षमता अपुरी आहे तर जर भिंतीची कॉम्प्रेशन क्षमताअपुरी असेल तर आपल्याला जाण्याची आणि मुळात भिंतीची रुंदी वाढविणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की आपण अर्थातच अशा परिस्थितीत गेला आहात जेथे भिंतीत महत्त्वपूर्ण मोमेंट आहेभिंतीचा महत्त्वपूर्ण भाग क्रॅक झाला आहे आणि आपण त्या परिस्थितीसाठी स्टीलची रचना करीत आहात तथापि भिंतीची कॉम्प्रेशन क्षमता तडजोड केली गेली आहे जेणेकरून त्या परिस्थितीत आपल्याला मूलभूतपणे परत जाण्याची आणि भिंतीचे संपूर्ण कॉन्फिगरेशन बदलण्याची आवश्यकता आहे तर आपणमुळात चिनाईची ताकद वाढवूशकताम्हणजे Fb बदलेल किंवा b वाढवा जी भिंतीची रुंदी आहे म्हणूनच जर आपण तणावावर नियंत्रण ठेवलेले निकष पूर्ण केले नाहीत तर जेव्हा आपण अनुमान a काढला की जर अंडर रूट नकारात्मक असेल तर मग तेथे एक शारीरिक प्रभाव आहे ज्याकडे लक्ष दिले पाहिजे ज्यास कॉम्प्रेशन क्षमतेचा अभाव आहे ज्यासाठी डिझाइनची ताकद किंवा भिंतीच्या क्रॉस सेक्शनमध्ये बदल आवश्यक आहे तर या गोष्टीबद्दल आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आम्ही येथे अंडर रूट विषयी बोलत होतो आणि मग आपण या स्थितीसाठी स्टीलचे क्षेत्र काय आहे हे तपासण्यासाठी पुढे जा आम्ही सध्या कम्प्रेशन नियंत्रित स्थितीत आहोत ही ताण नियंत्रित अट नव्हती आणि म्हणूनच आम्ही भिंतीत ठेवलेल्या स्टीलच्या प्रमाणात बदल घडवत आहोत जसे की आपण तणाव नियंत्रणाच्या स्थितीत आहोत तर शेवटची पायरी म्हणजे हे सुनिश्चित करणे की आम्ही डिझाईनला क्षेत्र 3 च्या तणाव नियंत्रित भागामध्ये परत आणू आणि तोच स्टीलच्या क्षेत्राचा आपला अंतिम अंदाज आहे तर असाईनमेंट 3 मुळात ही गणिते कशी विकसित होते हे आपणास समजून देईन परंतु ही गणिते केली गेली आहेत असे मूलभूत गृहितक देखील आहेत परंतु प्रबलित दगडी बांधकाम वर आयोजित केलेल्या चाचण्या आणि प्रबलित चिनाईच्या भिंत क्रॉस सेक्शन मधील ताणांच्या वितरणाची समज यावर आधारित हे पुनरावृत्ती आणि अनुभवजन्य आहे परंतु रेखीय P M चा सुसंवाद विचारात घेत नाहीआम्ही प्रत्यक्षात या दृष्टिकोनातूनच एक अविभाज्य P M संवादाचा विचार केला आहे म्हणूनच मी आज येथे थांबेन आणि ज्याकडे आपण पाहण्यास सुरवात करणे आवश्यक आहे ते म्हणजे आम्ही P M साठी डिझाइनकडे पाहिले आम्ही शुद्ध अक्षीय शक्ती डिझाइनकडे पाहिले आम्ही प्रबलित चिनाईच्या भिंतीमध्ये शुद्ध अक्षीय शक्ती डिझाइनसाठी विकसित केलेले अभिव्यक्ती पाहिले आहेत त्यानंतर आमच्याकडे कातरणे डिझाइन आहे ज्याकडे लक्ष दिले पाहिजेत्यासह घटकस्तराची रचना पूर्ण झाली आहे आणि मग आम्ही चिनाईच्या इमारतींचे सिस्टम लेव्हल डिझाइन पाहू मग भिंतींच्या मागण्यांनुसार पोहोचणे आणि नंतर त्या घटकांचे स्वतः डिझाइन करण्यासाठी परत येऊ